हे आपले पहिल्या आठवड्यातील पाचवे व्याख्यान आहे मी ते असे लिहितो - आठवडा १ व्याख्यान ५ W1L5 आपण मागील चौथ्या व्याख्यानात सेल सायकल या संकल्पनेविषयी बोललो त्यात मी तुम्हाला दोन प्रकारच्या पेशींविषयी सांगितले विभाजित होणाऱ्या पेशी व अविभाजित पेशी अविभाजित पेशींविषयी बोलतांना मी तुम्हाला न्यूरॉन सेल कार्डियाक सेल अशी काही उदाहरणे दिली तसेच विभाजित पेशींविषयी सांगतांना मी त्वचेच्या पेशींचे उदाहरण दिले यासारखी अजून बरीच उदाहरणे आहेत आपण याविषयी आता पुढे समजून घेऊया एका बाजूला विभाजीत पेशी आणि दुसऱ्या बाजूला अविभाजीत पेशी अशी आपण तुलना करू जेव्हा आपण त्वचेविषयी बोलतो तेव्हा तुम्हाला माहिती असायला हवे की आपली त्वचा ही दोन थरांची बनलेली आहे इपीडर्मल लेयर आणि डर्मल लेयर जर आपण नीट निरीक्षण केले तर आपल्याला दिसेल की त्वचेवर बारीक केस असतात आणि त्याखाली पेशींचा पहिला थर व खालोखाल पेशींचा दुसरा थर असतो याखाली तिसरा थर त्याखाली चौथा थर आणि त्याखाली अशा पद्धतीने पाचवा थर असतो हे इपीडर्मीस आहे आणि इपीडर्मीसमध्ये येथे स्ट्रेटम जर्मिनेटिव्हम स्ट्रेटम ग्रॅन्युलोजम या दोहोंमध्ये स्ट्रेटम स्पायनोजम् इथे स्ट्रेटम लुसीडम आणि स्ट्रेटम कोर्नियम हे थर असतात या स्तराविषयी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे यात मर्कल सेल्स आणि मेलॅनोसाईट्स असतात आणि सोबत इथे बेसल सेल्स देखील असतात या पेशींना तुम्ही त्वचेच्या स्टेम सेल्स म्हणू शकतात ज्यांचे विभाजन होऊन त्वचेच्या इतर पेशी तयार होतात ज्या पेशी इथे नव्याने तयार होतात त्या एकेका थरानुसार वर वर सरकत जातात आणि शेवटी सर्वात वरच्या थरापर्यंत पोहोचतात या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास १५ ते २० दिवसांचा कालावधी लागतो तेथे या पेशी २ ते ३ आठवड्यांपर्यंत राहतात आणि त्यानंतर मृत होऊन गळून पडतात आणि त्यांची जागा त्यांच्या खालच्या थरातील पेशी घेतात सर्वात खालचा थर म्हणजे पाचवा थर इथून पेशी चौथ्या थरात येतात मग तिथून तिसर्या मग दुसऱ्या मग पहिल्या थरावर आणि शेवटी सर्वात बाहेरच्या थरापर्यंत पोहोचतात आणि तिथून पुढे गळून पडतात आणि ही अशी प्रक्रिया त्वचेमध्ये सतत सुरू असते आता आपण सेल सायकल बद्दल बोलू पेशी या मायटॉसीस नावाच्या प्रक्रियेतून जातात याला एम फेज असे म्हणतात यात गुणसूत्रे वेगवेगळे होतात आणि दोन अपत्य पेशी तयार होतात ही एक पेशी आहे हे त्यांचे केंद्रक आहे ही गुणसूत्रे आहे आणि या दोन नव्याने तयार झालेल्या अपत्य पेशी आहेत या टप्प्यानंतर पोस्ट मायटॉसीस असते याला गॅप फेज किंवा जी१ फेज पण म्हणतात येथे पेशीला एक निर्णय घ्यावा लागतो एक तर ही पेशी या सेल सायकल मधून बाहेर पडून संपूर्णत अविभाजित पेशीत रुपांतरीत होईल किंवा ही पेशी तात्पुरत्या स्वरूपात विभाजन प्रक्रियेपासून दूर राहून काही काळानंतर पुन्हा या सेल सायकलमध्ये प्रवेश करेल इथे त्यासाठी अनेक निर्णय टप्पे आहेत जसे की सायक्लीन्स सीडीके काईनेज पण आपण त्यात खोलात नाही जाणार हे रेणू या सेल सायकलमध्ये पेशीच्या निर्णयासाठी कारणीभूत ठरतात आणि इथे अनेक टप्पे असतात जे पेशीला पुढील पायरीची निवड करण्यासाठी मदत करतात त्यानंतर एस फेज असते जर पेशीने सेल सायकलमध्ये मध्ये पुढे जाण्याचा निर्णय घेतला तर ती एस फेजमध्ये जाते या फेजमध्ये डी चे संश्लेषण होते यानंतर जी2 फेज् सुरू होते ज्यात पुनः एका पर्यायाची निवड करावी लागते तर तुम्ही पाहिले कि येथे अनेक ठिकाणी निर्णय करण्यासाठी टप्पे आहेत ह्या संपूर्ण प्रक्रियेला आपण सेल सायकल म्हणतो प्रत्येक पेशीला या प्रक्रियेतून जावे लागते इथे एक प्रश्न निर्माण होतो की एखाद्या विभाजन होणाऱ्या पेशीला नेमके किती वेळा या सेल सायकलमधून जावे लागते ही संख्या निश्चित असते की अनिश्चित असते उदाहरणादाखल ही जी पेशी आहे ही नेमकी किती वेळा सायकल मधून जाईल एक वेळा दोन वेळा तीन वेळा असे नेमके किती वेळा प्रत्येक सेल सायकल नंतर गुणसूत्रांमध्ये असलेले टिलोमरची लांबी कमी होत जाते टिलोमरच्या लांबी वरून आपल्याला पेशीचे वय देखील माहित करता येऊ शकते जसजसे पेशीमधल्या टिलोमरची लांबी कमी कमी होत जाते तसतसे पेशीचे आयुष्य घटत जाते आणी पेशीचे नैसर्गिक गुणधर्म कमी होत जातात समजा एखाद्या पेशीने जर जी1 फेजमध्ये ठरवले की तिला आता कायमस्वरूपी अविभाजीत पेशी बनायचे आहे तर त्याआधी तीला तिचे विशिष्ट कार्य ठरवावे लागेल याचा अर्थ काय पेशीला सेल सायकल व्यतिरिक्त देखील इतर २ ३ टप्प्यांमधून जावे लागते समजा ही पेशी सेल सायकल मध्ये आहे तेव्हा ह्या पेशीपुढे दोन पर्याय आहेत एकतर ही पेशी काही दिवस किंवा काही तास विभाजन करीत राहील आणि काही विभाजनानंतर ही पेशी विभाजन करायचं कायमस्वरूपी थांबवेल इथे पेशीला तिचे अंतिम स्वरूप प्राप्त होईल जेव्हा मी अंतिम स्वरूप म्हणतो त्याचा अर्थ असा की उदाहरणार्थ ती पेशी एखादा विशिष्ट संप्रेरक तयार करेल किंवा ती पेशी अल्वीओलाय चा भाग बनेल किंवा ती पेशी हृदयातील कार्डिओमायोसाइट बनेल किंवा इंसुलिन तयार करेल किंवा इतर काही पदार्थ तयार करेल जसे की गोनाडोट्रोपिन पेशीचे अश्या प्रकारे तिच्या अंतिम स्वरूपात रूपांतर होणे याला डिफरेंशीएशन म्हणतात हा एक पेशींचा समूह आहे यातील पेशी विभाजन करून अनेक नवीन पेशी तयार करत आहेत आणि आता अधिक नव्या पेशींचा समूह तयार झाला आहे या समूहातील काही पेशींनी ठरवले की आता पुढे विभाजित न होता आपण डिफरेंशीएशन करून ठराविक असे कार्य करायचे यातील काही पेशी न्यूरॉन झाल्या इतर काही पेशी स्नायू पेशी बनल्या तर काहींचे इतर विशिष्ट पेशीत रूपांतर झाले या पेशी पुन्हा विभाजित होणार नाही पेशींचे भवितव्य ठरवणारी ही प्रक्रिया ज्यात पेशींचे गुणधर्म बदलून त्या एखादे ठराविक कार्य करण्यासाठी सज्ज होतात आणि ते करू लागतात याला डिफरेंशीएशन म्हणतात यापासून एक गोष्ट माहीत पडते जेव्हा आपण सेल कल्चर करतो त्यावेळेस या पेशी त्यांच्या विभाजन अवस्थेत आहे की त्यांचे अंतिम स्वरूपात रूपांतर झाले आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरेल उदाहरणार्थ समजा माझ्याकडे या संवर्धन बशीत काही पेशी आहे आणि त्यांचे विभाजन आणि वाढ सुरू आहे या पेशी जेव्हा त्यांच्या अंतिम रूपांतरणाच्या स्थितीत जातील त्यावेळेस हे सध्याचे वातावरण त्यांच्यासाठी संपूर्णतः वेगळे असेल यापुढे कदाचित त्या पेशी न्यूरॉन बनतील किंवा ग्लीअल सेल्स किंवा एस्ट्रोसाईट्स बनतील किंवा त्या शॉन सेल्स बनतील किंवा त्या कार्डिओ मायोसाइट्स बनू शकतील या दोन्ही परिस्थितींमध्ये खूप फरक असेल या दोन्ही सारख्या नसतील इथे एक नवीन मुद्दा येतो आपल्याला शरीरातील नैसर्गिक वातावरणाचे हुबेहूब प्रतिरूप कृत्रिम वातावरणात तयार करण्याची गरज आहे असे दिसते म्हणून मी हा मुद्दा येथे सांगण्याअगोदर मागील एका व्याख्यानात तुम्हाला मायक्रो फ्लूइडिक सिस्टमबद्दल थोडे सांगितले होते यामध्ये आपण विविध ग्रोथ फॅक्टरचा अतिशय सूक्ष्म प्रमाणात पुरवठा करू शकतो उदाहरणार्थ पहिल्या परिस्थितीत एका प्रकारच्या ग्रोथ फॅक्टरचा पुरवठा केला त्यानंतर याच प्रणालीद्वारे दुसऱ्या प्रकारच्या ग्रोथ फॅक्टरचा पुरवठा केला जाईल ज्यामुळे डिफरेंशीएशन होईल हे सर्व समजून घेत असताना अजून एक महत्त्वाची संकल्पना आपल्याला माहिती हवी जसे पेशी विभाजन आहे डिफरेंशीएशन आहे तशीच अजून एक संकल्पना म्हणजे डी डिफरेंशीएशन तर डी डिफरेंशीएशन म्हणजे काय डी डिफरेंशीएशन ही एक अशी अवस्था आहे ज्यात पेशी डिफरेंशीएशन करायला विसरते किंवा तिला डिफरेंशीएशन करता येत नाही उदाहरणार्थ ही एक न्यूरॉन पेशी आहे परंतु या पेशीने चेतना वाहून नेण्याची क्षमता गमावली आहे किंवा तिची न्यूरोट्रान्समिटर्स तयार करण्याची क्षमता नष्ट झाली आहे याचा अर्थ ही पेशी कायमस्वरूपी डी डिफरेंशीएट झाली आहे या मुद्द्यावर आपण जास्त बोलणार नाही कारण कदाचित भविष्यातील सेल कल्चर टेक्नॉलॉजी क्षेत्रातील प्रगतीमुळे आपण एखाद्या डी डिफरेंशीएट झालेल्या पेशीला पुन्हा तिचे कार्य मिळवून देऊ शकू अशी शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मी आता याबद्दल जास्त बोलत नाही पण सध्या आपण असे समजू की डी डिफरेंशीएट झालेली पेशी ही तिचे विशिष्ट कार्य करण्याची क्षमता गमावून बसते जे कार्य ती डिफरेंशीएटेड अवस्थेत करू शकते इथे आपण अजून एक संकल्पना लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे डी अडाप्टेशन समजा एखादी पेशी एखादे विशिष्ट संप्रेरक तयार करत आहे हे ती सभोवतालच्या असलेल्या तिच्या नैसर्गिक वातावरणामुळे करत आहे जर आपण या पेशीला या नैसर्गिक वातावरणातून काढून नवीन वातावरणात ठेवले तर ही पेशी कदाचित ते संप्रेरक तयार करू शकणार नाही म्हणजेच ती वेगळे गुणधर्म दाखवेल यासाठी आपण मागील एका व्याख्यानात सांगितलेले उदाहरण पुन्हा पाहूया हे एक उदाहरण आपण बघू यात आपण वेगवेगळ्या रंगांची घरे म्हणजे वेगवेगळ्या पेशी आहेत आणि ते त्यांचे "XYZ" कार्य करत आहेत असे गृहीत धरू समजा ही लाल रंगाची पेशी कुठलातरी "A" पदार्थ तयार करत आहे परंतु जर आपण या पेशीला वेगळे करून तिची वाढ केली तर ती पेशी तो "A" पदार्थ तयार करणार नाही याचे कारण कदाचित या नवीन वातावरणात ही पेशी इतर पेशींच्या प्रभावाखाली नाही हे असेल कदाचीत तिला या गुलाबी रंगाच्या किंवा हिरव्या रंगाच्या किंवा निळ्या रंगाच्या पेशींकडून काही प्रभाव मिळायला हवा जो की आता मिळणार नाही आणि जेव्हा ही पेशी सभोवतालच्या इतर पेशींच्या प्रभावाच्या अभावाखाली जाईल तेव्हा या परिस्थितीत ती पेशी डी अडाप्ट झाली असे आपण म्हणू शकतो या प्रक्रियेला डी अडाप्टेशन म्हणतात या संकल्पना महत्त्वाच्या आहे आपल्याला हे नक्की समजायला हवे की ही पेशी डी डिफरेंशीएट झाली आहे की डी अडाप्ट झाली आहे आणि आपण तिला पुन्हा पुर्ववत करू शकतो का त्याचप्रमाणे जे कोणी सेल लाईनवर काम करत आहेत इथे मी तुम्हाला एक नवीन शब्द सांगत आहे सेल लाईन सेल लाईन म्हणजे सतत विभाजित होत जाणाऱ्या पेशींचा समूह अशा पेशी आपण वेगळ्या करतो आणि त्यांना द्रव नायट्रोजन मध्ये साठवून ठेवतो पुन्हा जेव्हा गरज असेल तेव्हा आपण त्या सब कल्चर करतो तुम्ही काळजी करण्याचे कारण नाही मी तुम्हाला कल्चर सब कल्चर यासारख्या सर्व शब्दांचा अर्थ सांगेन पण तात्पुरता तुम्ही असे समजा की या काही पेशी आहेत मी त्यांना वाढवू शकतो मी त्यांना वेगवेगळे करू शकतो मी त्यातील काही भाग वेगळा घेऊ शकतो तसेच मी त्यांना साठवून ठेवू शकतो त्यानंतर मी काही प्रयोग करेल पुन्हा त्यांची वाढ करेन पुन्हा त्यातला काही भाग साठवून ठेवेन आणि याप्रमाणे मी असे अनेकदा करू शकेन मी त्यांना द्रव नायट्रोजनमध्ये लहान लहान भाग करून साठवून ठेवेन जेव्हा मला गरज असेल तेव्हा मी ते पुन घेईन या प्रक्रियेलाच सब कल्चरींग म्हणतात यामुळे तुम्ही पेशी सतत वाढवू शकतात मी तुम्हाला एक मनोरंजक माहिती सांगतो एक "ही ला" नावाची सेल लाईन आहे सामान्यपणे या क्षेत्रात ती वापरली जाते तिचे नाव "हेनरिएटा लॅक्स" नावाच्या व्यक्तीवर आधारित आहे याचा इतिहास मी तुम्हाला सांगेनच पण इथे ही गोष्ट मी तुम्हाला एक खबरदारीचा आणि मनोरंजक भाग म्हणून सांगत आहे मी तुम्हाला आधीच सांगितले की प्रत्येक वेळेला जेव्हा पेशी सेल सायकलमधून जाते त्यावेळेस तिच्या टिलोमरचा काही भाग कमी होत जातो सध्या जगातल्या अनेक प्रयोगशाळांमध्ये "ही ला" सेल लाईन वापरली जाते ज्याची सुरुवात 1950 च्या सुमारास झाली होती आपल्याला याची कल्पना नाही नेमके या पेशी आजपर्यंत किती सेल सायकलमधून गेल्या असतील परंतु आजही त्या वाढत आहेत मी तुमच्यासाठी त्याचे मागचे काही शोध निबंध शोधण्याचा प्रयत्न करेन परंतु असे आढळून आले आहे की काही प्रयोगशाळांमध्ये या पेशी अतिशय विचित्र गुणधर्म दाखवतात जेव्हा एखाद्या सेल लाईनला कृत्रिम वातावरणात पुन्हा पुन्हा असे अनेक वेळा वाढवले जाते त्यावेळेस बऱ्याचदा त्यातल्या पेशी विचित्र प्रकारचे परिणाम दाखवतात असे का होते ते मी तुम्हाला पूर्वी सांगितले आहे कुठलीही पेशी असंख्य वेळा विभाजीत होऊ शकते का कदाचित नाही एखादी पेशी किती वेळा विभाजित होईल याला मर्यादा असते आणि बहुतेक वेळा आपण पेशीला या मर्यादेबाहेर ढकलतो जेव्हा जेव्हा तुम्ही सब कल्चरींग करता तेव्हा पेशी पुढच्या अनेक पिढीपर्यंत विभाजित होत राहतात अशा पेशी किती पिढींपर्यंत विभाजित झाल्या याची तुम्ही नोंद ठेवायला हवी कदाचित तुम्हाला माहित नसेल जेव्हा तुमच्याकडे या पेशींचा पहिला नमुना आला त्या अगोदर त्या पेशी किती वेळा विभाजित झाल्या परंतु कमीत कमी तुम्ही याची नोंद यापुढे ठेवू शकता किंवा तुम्ही कॅर्योटायपिंग देखील करू शकता यामध्ये गुणसूत्रांचे विश्लेषण केले जाते जर तुम्ही सेल लाईन संबंधी काम करत असाल तर तुम्ही वेळोवेळी कॅर्योटायपिंग करून हे बघायला हवे की या पेशी आणि त्यांच्या मूळ पेशी यांच्यात किती समानता आहे किंवा या पेशींचे त्यांच्या 40 50 वर्षाअगोदरच्या मूळ पेशींबद्दल लिहून ठेवलेल्या गुणधर्मांसोबत किती साम्यता आहे आणि ठरवावे लागेल की या पेशी खरंच वापरण्याजोगे आहेत की नाही वेळोवेळी अशा प्रकारच्या चाचण्या करून हे निश्चित करायला हवे की आपण वापरत असलेले नमुने योग्य आहेत आणि त्यापासून मिळणाऱ्या परिणामांमध्ये कुठल्याही प्रकारची संदिग्धता नसेल पण त्यासाठी पुन्हा मूलभूत प्रक्रिया समजायला हव्या ही एक रासायनिक प्रक्रिया आहे यामध्ये सेल सायकल होत असते आणि यात अनेक ठिकाणी निर्णायक टप्पे आहेत ज्यामध्ये सायक्लीन्स आणि सीडीके कायनेज हे महत्वाची भूमिका पार पाडतात मी काय निष्कर्ष काढत आहे माझ्या निष्कर्षांचा यांच्या जनुकीय संरचनेशी काही संबंध आहे का या आणि अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला हवी कदाचित तो नसेलही कदाचित या पेशी मी सेन्सर म्हणून वापरत असेल आणि जोपर्यंत मला हवे ते प्रथिने या पेशी तयार करत आहे तोपर्यंत माझे निष्कर्ष योग्य असतील परंतु इतर काही प्रयोगात पेशींची अवस्था महत्त्वाची ठरू शकेल या काही मूलभूत पण महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे सेल कल्चर संबंधित काम करणाऱ्या व्यक्तीने नक्कीच जाणून घ्यायला हवी असे न करता केलेले काम म्हणजे अंधारात चालण्यासारखे असेल कदाचित तुम्हाला निष्कर्षदेखील मिळतील तुम्ही ते निष्कर्ष प्रसिद्ध देखील करू शकाल परंतु तुम्हाला त्याची खरोखरच शाश्वती असेल का याबद्दल विचार करायला हवा म्हणूनच या विषयातील पायाभूत ज्ञान असणे आवश्यक आहे ज्यांना सेल लाईन ही संकल्पना समजली नसेल त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही आपण याबद्दल पुढील व्याख्यानात अजून समजून घेऊ तात्पुरता तुम्ही असे जाणून घ्या की पेशी ही विभाजित होत असते आणि काही ठराविक विभाजन झाल्यानंतर ती पुनः विभाजित न होता तिचे डिफरेंशीएशन होते आपल्याला ज्ञात असलेल्या काही वैज्ञानिक साहित्यावरून असे कळते की काही पेशी या त्यांचा डिफरेंशीएशनचा गुणधर्म कायमस्वरूपी गमावून बसतात अशा पेशींना डी डिफरेंशीएटेड सेल्स म्हणतात यातही काही पेशी त्यांचा डिफरेंशीएशनचा गुणधर्म केवळ काही काळासाठी गमावतात त्यांना डी अडाप्टीव सेल्स म्हणतात अशा अनेक गोष्टी घडत असतात जसे की ट्रान्सफॉर्मेशन देखील घडू शकते परंतु याबद्दल आपण नंतरच्या व्याख्यानात बोलू जेव्हा आपण सेल लाईन कल्चर विषयी अधिक जाणून घेऊ तर आतापर्यंत आपण या व्याख्यानमालेत ऑक्सीजन आणि कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण याबद्दल बोललो तसेच एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स शरीरातल्या सतत बदलत असलेल्या वातावरणाबद्दल बोललो तसेच मायक्रो फ्लूइडिक सिस्टम सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण त्याचे प्रतिरूप कसे तयार करू शकतो यावर चर्चा केली यापुढे आपण या विषयाचा बाबतीत अधिक खोलात जाणून घेऊ आणि आतापर्यंत म्हणजे २०१७ पर्यंत यात काय प्रगती झाली ते समजून घेऊ या व्याख्यानात आपण सेल सायकलबद्दल जाणून घेतले त्यात कुठल्या प्रकारची आव्हाने आहे ते पाहिले तसेच सेल लाईन बद्दल थोडे समजून घेतले सेल लाईन व प्रायमरी कल्चर याबद्दल आपण पुढे बोलूच परंतु आपण येथे थांबूया आणि पुढच्या व्याख्यानात आपण या कृत्रिम वातावरणात वाढ होत असलेल्या पेशींविषयी अधिक जाणून घेऊ आणि सेल कल्चर टेक्नॉलॉजीचे नवीन पैलू देखील पाहू